चला तर अभियांत्रिकी गणिताच्या दुसर्या व्याख्यानात आपले स्वागत आहे आजआपण मीन व्हॅल्यू प्रमेय विषयी चर्चा करू तर आपण कव्हर केलेल्या संकल्पनांकडे जाऊया तर आपण लग्रेंज मीन व्हॅल्यू प्रमेयबद्दल चर्चा करू मागील व्याख्यानाचा विस्तार ही एक अतिशय महत्वाची संकल्पना आहे जिथे आपण रोल्सच्या प्रमेयाचा अभ्यास केला आहे आणि तिथे अजून एक सामान्यीकरण केले गेलेले एक मीन व्हॅल्यू प्रमेय आहे किंवा काची मीन व्हॅल्यू प्रमेय आहे ज्याबद्दल आजच्या व्याख्यानातही चर्चा होईल तर मी मागील व्याख्यानातून फक्त आठवतो तर जर फंक्शन क्लोज्ड इंटर्वल ab मध्ये जर कनट्यु निअस असेल आणि ओपन इंटर्वल ab मध्ये डीफरनशिएबल असेल आणि बिंदू a आणि बिंदू b मधील फंक्शनची किंमत तर इंटर्वल मधील शेवटचे बिंदू समान आहेत तर ओपन इंटर्वल ab मध्ये संख्या c अस्तित्त्वात आहे जेणेकरून या स्थानावरील डेरीवेटीव नाहीसे होते भौमितिक स्पष्टीकरण या आकृतीवरून स्पष्ट आहे तर आपल्याकडे फंक्शन आहे जे कनट्युनिअस आणि डीफरनशिएबल असून फंक्शन ची किंमत a आणि b समान असतात मग येथे एक बिंदू c अस्तित्वात आहे जेथे स्पर्शिका x अक्षाशी समांतर आहे तर आता लग्रेंज मीन व्हॅल्यू प्रमेयामध्ये फंक्शन हे अगोदरच्या रोल्सच्या प्रमेयच्या अटीनुसार कनट्युनिअस आणि ओपन इंटर्वल ab मध्ये डीफ्रनशएबल असते तिसरी अट जिथे फंक्शन दोन शेवटच्या बिंदूवर समान होते येथे आवश्यक नाही तर हे अधिक सामान्य आणि कमी प्रतिबंधात्मक आहे आणि त्या बाबतीत पुन्हा ओपन इंटर्वल ab मध्ये कमीत कमी एक संख्या c अस्तित्त्वात आहे जसे की हा भाग येथे एका c बिंदूवर डेरीवेटिव समान आहे तर मग या लग्रेन्ज प्रमेयाच्या भूमितीय व्याप्तीवर प्रथम आपण चर्चा करूया जर आपल्याकडे एखादे फंक्शन असेल जे काही अंतराच्या ab मध्ये कनट्युनिअस आणि डीफ्रनशएबल असेल आणि नंतर येथे हा भागाकर काय आहे ते पाहू जर आपण बिंदू a आणि b जोडले तर आपल्याला हा रेषाखंड मिळेल तर या रेषाखंडाचा उतार काय आहे चला मोजूया तर या ठिकाणी मी येथे हा त्रिकोण काढल्यास येथे उंची होईल कारण येथून या बिंदूपर्यंतचे अंतर आहे आणि या बिंदूपासून येथपर्यंतचे अंतर f आहे तर ही या त्रिकोणाची उंची आहे आणि येथे पाया b a आहे कारण या बिंदू पर्यंत बी आहे आणि या बिंदूपर्यंत येथे या बिंदूचा निर्देशक आहे तर येथे हे अंतर आहे आणि हे आहे तर येथे हा भागाकर f वजा f आणि b a जागेद्वारे विभाजित केलेला हा लंब या कोनाची स्पर्शिका असेल तर मुळात येथे हे समिकरण आणि b a ही रेषाखंडातील उतार आहे जी आपण वक्र च्या दोन शेवटच्या बिंदू पूर्ण करून काढली आहे आणि आता या प्रमेयने काय म्हटले आहे की हे f प्राइम c बरोबर असेल तर डोमेनच्या काही क्षणी उतार a ते b तर भौमितिक अर्थ असा आहे की ते कमीतकमी एक स्पर्शिका असतील या विशिष्ट प्रकरणात आपण या तीन विभागांना पाहु शकतो जे या रेषाखंडाना समांतर आहेत तर या लाँग्रेंज मीन व्हॅल्यूप्रमेय म्हणते की किमान एक बिंदू असेल तिथे स्पर्शिका या रेषाखंडाला समांतर असेल जेव्हा हे दोन बिंदू वक्र च्या शेवटच्या बिंदूना जोडले जातात म्हणून मी येथे दुसर्या शब्दात लिहिले आहे की या अंतरा मध्ये किमान एक स्पर्शिका आहे जी वक्र च्या शेवटच्या बिंदूतून जाणाऱ्या रेषाखंडाला समांतर आहे जर आपण खालील फंक्शनचा विचार केला तर हि सिद्धता खूप सोपी आहे जर आपण या फंक्शन कडे बारकाईने पाहिले तर हे दोनही फंक्शन f आणि वजा काही स्थिर वेळा x मध्ये मुळात फरक आहे तर जर हे क्लोज्ड इंटर्वल ab मध्ये कनट्युनिअस व ओपन इंटर्वल मध्ये डिफरंनशिएबल असेल तर आणि x हे याच इंटर्वल मध्ये कनट्युनिअस आणि डिफरंनशिएबलअसेल तर हा फरक देखील क्लोज्ड इंटर्वल ab मध्ये कनट्युनिअस व ओपन इंटर्वल मध्ये डिफरंनशिएबल असेल तर ह्या फंक्शनची सेटिंग पूर्ण केली आहे कारण उदाहरणार्थ येथे फाय ची बिंदू a मध्ये आणि बिंदू गणना केल्यास आपल्या लक्षात येईल की या दोन्हीहि किंमती देखील समान आहेत तर येथे फाय ची बिंदू a मध्ये काहीही नाही परंतु तर जर मी हे नंतर सरलीकृत केले तर हे b होईल आणि नंतर वजा a होईल आणि ने भागले तर a f रद्द होईल आणि नंतर b a वर b a मिळेल आणि आता येथे f मोजल्यास तर येथे आपण नंतर वजा आणि हे नंतर b a ने भागले जर मी हे आता हे सुलभ केले तर तर या प्रकरणात हे रद्द होईल आणि आपल्याला मिळेल पहिल्या वेळी आपल्याला मिळाले तर फंक्शन a आणि b वर समान मूल्य घेत आहे आणि जर आपल्याला पुन्हा आठवत असेल तर कन ट्युनिटी आणि डीफ्रणशिएबिलीटी सोडून रोल्स यांच्या प्रमेयाची स्थिती ही होती की फंक्शनचे दोन टोकांवर समान मूल्य असले पाहिजे तर या ठिकाणी हे फंक्शन रोल्सच्या प्रमेयाच्या सर्व शर्तींचे समाधान करते आणि म्हणूनच आम्ही या या फंक्शनला रोल्सचे प्रमेय लागू करू शकतो तर आपण येथे डेरीवेटीव घेतल्यास ते x चे डेरीवेटीव वजा स्थिर संख्या येते तर येथे ला b a ने भागले तर x चे डेरीवेटीव 1 येईल आणि रोलचे प्रमेय म्हणतात की तेथे एक बिंदू असेल जेथे फंक्शनचे डेरीवेटीव 0 असेल तर आता या ठिकाणी आपण रोल्सचे प्रमेय लागू केले तर 0 होईल आणि काही c च्या ओपन इंटर्वल ab मध्ये आणि ज्याचा अर्थ असा आहे की हे त्याची किंमत शून्य आहे आणि ते आहे लॅरेंज मीन व्हॅल्यू प्रमेय f बरोबर असेल म्हणून या फंक्शनची रचना लग्रेंज मीन व्हॅल्यू प्रमेय सिद्ध करण्यासाठी महत्वाचे होते आणि हे येथे रोल्सच्या प्रमेयातील सर्व गुणधर्मांची पूर्तता करते आणि आपण रोल्स चे प्रमेय या कार्यामध्ये लागू करू शकतो आणि आपल्याला लाग्रेंज एरेंज व्हॅल्यू प्रमेयचा इच्छित परिणाम मिळाला तर आणखी एक आहे जे सामान्यीकृत मीन व्हॅल्यू प्रमेय आहे ज्यास काची मीन मूल्य प्रमेय देखील म्हणतात तर येथे आपण एकाऐवजी दोन फंक्शन्सचा विचार करू तर जर f आणि g ही दोन फंक्शन a b या क्लोज्ड इंटर्वल a b मध्ये कनट्युनिअस आणि ओपन इंटर्वल a b मध्ये डिफरणशिएबल असतील आणि आणखी एक अट अशी आहे कि जी g चे डेरीवेटीव या इंटर्वल मध्ये कोठेही नाहीसे होत नाही तर ओपन इंटर्वल a b मध्ये एक बिंदू अस्तित्वात असेल जसे की या कॉची प्रमेय हे आणि g च्या डेरीवेटीव च्या गुणोत्तरा इतके बिंदू c वर आहे तर सिद्धता पुन्हा लग्रेंज मीन व्हॅल्यू प्रमेयच्या पूर्वीच्या सिद्धते सारखी आहे आणि या ठिकाणी आपण हे फंक्शन सेट करतो किंवा फंक्शन अशा प्रकारे परिभाषित करतो की ϕ हे वजा हा भागाकार याच्या च्या बरोबरीचे असेल येथे या काचीच्या म्हणजेच मूल्य प्रमेयाचा परिणामयेईल आणि ने गुणाकार करेल तर f आणि g पासून पुन्हा समान युक्तिवाद ते क्लोज्ड इंटर्वल मध्ये कनट्युनअस आणि ओपन इंटर्वल मध्ये डिफरणशिएबल असतात तर दिलेल्या इंटर्वल मध्ये डिफरणशिएबल आणि कनट्युनिअस आहे शिवाय जर a या ठिकाणी फाय ची किंमत काय आहे ते येथे हे 0 आहे आणि देखील 0 आहे तर सर्व काही 0 आहे तर ϕ 0 आहे आणि हे आणि आहे तर हे रद्द होईल आणि नंतर आपल्याला वजा ज्याची किंमत पुन्हा 0 होईल तर या ठिकाणी ϕ 0 आहे आणि ϕ 0 आहे जे रोल्सच्या प्रमेयच्या सर्व शर्तींचे समाधान करते आणि म्हणूनच आपण या फंक्शनवर रोल्सचे प्रमेय लागू करू शकतो तर रोल्सचे प्रमेय लागू करणे परंतु त्यापूर्वी येथे एक मुद्दा आहे की आपण हे सांगावे लागेल की हे चांगले परिभाषित केले आहे कारण 0 वर जाऊ नये याचा अर्थ असा की ची किंमत इतकी नसावी प्रश्न असा आहे की इतके का असू शकत नाही आपण या काचीचे मीन व्हॅल्यू प्रमेयच्या गृहितकांमध्ये थेट असे निर्बंध लावले नाहीत परंतु पुन्हा अशी एक अतिरिक्त अट होती की इंटरवल च्या आत कुठेही नाहीसे होणार नाही तर जर हे इतके असेल तर या ठिकाणी आपण पुन्हा रोल्सचे प्रमेय फंक्शन वर लागू करू शकतो जे असे म्हणेल की ओपन इंटर्वल ab मध्ये असा c बिंदू असेल तेथे डेरीवेटीव नाहीसे होईल परंतु प्रमेय च्या गृहितका नुसार इंटर्वल च्या आत कुठेही नाहीसे होत नाही तर हे समान असू शकत नाही तर अशी परिस्थिती कधीच होणार नाही की ही हे च्या बरोबर होईल आणि हे इनफायनाइट होईल तर फंक्शन योग्य प्रकारे परिभाषित केलेले आहे हे फंक्शन वेगळे आहे ते कनट्युनिअस आहे आणि हे च्या बरोबर आहे तर रोल्सच्या प्रमेयाच्या सर्व अटी या फंक्शनसाठी समाधानी आहेत जर आपण आता फंक्शनवर रोल्सचे प्रमेय लागू केले तर आपल्याला येथे नक्कीच निकाल मिळेल कारण ϕ हे f चे डेरीवेटीव होईल आणि नंतर येथे पुन्हा हे एक्सप्रेशन व्हेरिएबल आणि चे डेरीवेटीव वजा होईल तर आता हे पुन्हा काय येईल मी आता मुद्द्यावर येतो रोल्सच्या प्रमेयानुसार x या बिंदूवर त्याची किंमत 0येईल तर आपल्याला काय मिळेल ला ने भागले तर यालाच कौची मीन व्हॅल्यू चे प्रमेय किंवा सामान्यीकृत मीन व्हॅल्यू चे प्रमेय म्हणतात तर जर आपण आता भौमितिक अर्थ किंवा या कॉचीच्या मूळ मूल्याच्या प्रमेयाबद्दल चर्चा केली तर आता आपण या पॅरामीट्रिक वक्रांचा विचार करतो जी द्वारे दिली जाते हे तेथे दिलेले फंक्शन आहे परंतु मी हे पॅरामीटर टी सादर केले आहे जे सामान्यत पॅरामीट्रिक वक्रांसाठी वापरले जाते आणि y हे इतर फंक्शन च्या बरोबरीचे असते आणि t हे या जवळच्या क्लोज्ड इंटर्वल a ते b पर्यंत बदलते तर हे पॅरामीट्रिक वक्र आपण टी च्या मूल्यांमध्ये बदल करुन शोधू शकतो तर उदाहरणार्थ उदाहरणार्थ तर आपल्याकडे या बिंदूचा एक्स चा निर्देशक आणि y चा निर्देशक आहे तर हा बिंदू आहे आणि नंतर जर आपण t बदलत नसाल तर आपण या वक्र वर ट्रेस करू जोपर्यंत आपण येथे शेवटच्या बिंदूवर पोहोचत नाही t हे b च्या बरोबर आहे कि जे ने दिलेले आहे तर आता भूमितीय अर्थ लाग्रॅंज म्हणजेच मीन व्हॅल्यू प्रमेयाच्या पूर्वीच्या निकालासारखाच आहे तर जर आपण या दोन बिंदूंना या रेषाखंडाने जोडले तर ह्या प्रमेयानुसार या लाइन विभागाचा उतार याद्वारे दिले जाईल आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे उंची असेल आणि या त्रिकोणाचा पाया असेल तर हा या रेषाखंडाचा उतार आहे आणि नंतर येथे उजवीकडील बाजू असे सांगते की या वक्र वर किमान एक बिंदू असेल जिथे स्पर्शिका या भागाच्या रेषेशी समांतर असेल जर तुम्ही जवळून पाहिले तर हेकाहीही नाही परंतु स्पर्शिकेचा उतार काही बिंदू c वर येईल कारण उताराची गणना येथे एका ठिकाणी केली जाते ती समान आहे पॅरामीट्रिक कर्व्हसाठी तर हे dy dt असेल आणि dx dt किंवा y ला x ने भागले जाईल आणि हे y मुळात f आहे तर येथे तुमच्याकडे f ओवर g आहे आणि हा प्रमेय म्हणतो की इंटर्वल मध्ये कुठेतरी एक बिंदू येईल तर t हा c बरोबर आहे तर आपल्याला या स्पर्शिकेचा उतार c वरला ने भागले जाईल आणि आता आपण या टप्प्यावर थोडक्यात काय शिकलो तर आपण ही जे सामान्यीकृत सरासरी मीन व्हॅल्यू प्रमेयचर्चा केली आणि आता जर f x असल्यास काय होईल तर याचा अर्थ असा की येथे आपल्याकडे हा आहे आणि ही आणि g येथे फक्त १ असेल तर या ठिकाणी लॅगरेंज मीन व्हॅल्यू प्रमेय आहे कारण त्याचा निष्कर्ष असेल तर या विशिष्ट केसमध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला लॅगरेंज मीन व्हॅल्यू प्रमेय मिळेल आणि जर आपण घेतले तर लॅगरेंज मीन व्हॅल्यू प्रमेयाचे काय होईल याचा अर्थ रोल्स च्या प्रमेयसाठी आपल्याकडे असलेली अतिरिक्त अट तर ही मात्रा येथे 0 होईल आणि मग आपल्याला मिळेल तर हे सामान्यीकृत व्हेल्यू प्रमेय आहे आणि एखाद्या विशिष्ट केसमध्ये जर आपण फंक्शन घेतल्यास आपल्याला लग्रेंज मीन व्हॅल्यू प्रमेयचा अर्थ मिळेल आणि आपण जर आणखी एक अट मिळवली तर रोल्सच्या प्रमेयानुसार आता आपण याकडे जाऊ या ही काही उदाहरणे ज्यात पहिली उदाहरणे दिली जातात ती म्हणजे मिन व्हॅल्यू प्रमेय वापरून आपण हे दाखवू की ही असमानता y≤ ० च्या xy च्या तुलनेत कमी आहे तर प्रथम आपण लक्षात घ्या जेव्हा दोन्ही x y समान असतात तेव्हा नैसर्गिकरित्या हा 0 होता आणि 0 च्या बरोबर असतो तर x आणि y दोन्ही समान असल्यास समानतेत नैसर्गिकरित्या समाधानी होते तर जेव्हा ते एकसारखे नसतील तेव्हा आपण दुसऱ्या केसचा विचार करू आणि आता आपण f दुसरे फंक्शन विचारात घेत आहोत कारण स्पष्टपणे आपण पाहू शकतो की आपल्याला हे कॉस मीन व्हॅल्यू प्रमेय वापरून सिद्ध करायचे आहे तर जर तुम्ही हे फंक्शन या इनटरवल मध्ये विचारात घेतले तर आणि नैसर्गिकरित्या आम्ही असे मानले की x ≠ y आणि आता आपण या परिणामावर मीन व्हॅल्यू प्रमेय लागू केले तर आपल्याला काय मिळेल x वजा y हे ओपन इंटर्वल x y च्या बरोबरीने असेल आणि त्याच्या भागाकाराची किंमत इतके असेल तर हे लग्रेंज मीन व्हॅल्यू प्रमेय आहे आणि आता आपण या डेरीवेटिवचा अंदाज घेऊ कारण चे डेरीवेटीव असेल तर दोन्ही बाजूंनी परिपूर्ण मूल्य घेतल्यास आपल्याला हे मिळेल आणि हे परिपूर्ण मूल्य उजव्या बाजूला जाईल तर x y परिपूर्ण मूल्य आणि या f ची परिपूर्ण मूल्य तर काहीही नाही परंतु तर परिपूर्ण मूल्यामुळे आपण हे लक्षात घेतलेले नाही तर आपल्याकडे आहे कारण या डेरीवेटीव चे मूल्यांकन बिंदू c वर केले पाहिजे आता हे असे सूचित करते जर आपण येथे या समीकरणाचे चे जास्तीत जास्त मूल्य घेतले तर c हा x ते y पर्यंत बदलतो तर आपण या x ते y पर्यंत c घेउन याची जास्तीत जास्त किंमत घेऊ आणि लक्षात घ्या की c हा x y ओपन इंटर्वल मधील आहे म्हणूनच ही मुळात c 0 ची ऋण संख्या आहे कारण x आणि y दोघेही 0 च्या पेक्षा कमी आहेत आणि म्हणून c 0 पेक्षा ओपन इंटर्वल मध्ये कमी असेल तर नेहमीच एकाने स्थापित केले जाते तर आपल्याकडे फंक्शन 1 पेक्षा कमी आहे आणि हे एकसपोनेणशिअल फंक्शन या ऋण किंमत c साठी 1 पेक्षा कमी असेल कारण हे 1 आणि सर्व ऋण मूल्यांसाठी हे 1 पेक्षा कमी मूल्य घेते आणि धन मूल्यांसाठी 1 पेक्षा जास्त घेईल तर हे निश्चित पणे 1 पेक्षा कमी आहे हे 1 इतके किंवा 1 पेक्षा कमी आहे तर येथे हे समिकरण किंवा या डेरीवेटीव चे निश्चित पणे मूल्य 1 ने बाउनडेड आहे तर आपल्याला ही असमानता कि जी च्या परिपूर्ण किंमतीपेक्षा कमी आहे जे आपल्याला या निकालात सिद्ध करायचे आहे दुसरया उदाहरणाचा आपण विचार करू की हे 2 ते 2 या क्लोज्ड इंटर्वल मध्ये डिफरणशिएबल आहे आणि जसे की 2 व्हॅल्यू 1 ला दिलेली आहे f ला 2 म्हणून 5 असे दिले आहे आणि येथे आणखी एक माहिती आहे की f हे 1 मध्ये x च्या सर्व मूल्यांसाठी २ ते २ या क्लोज्ड इंटर्वल मध्ये बाउनडेड आहे आणि मीन व्हॅल्यू प्रमेय वापरून आपल्याला फंक्शनचे मूल्य 0 वर शोधायचे आहे जर आपण या समस्येवर नजर टाकली आणि f ची व्हॅल्यू शोधू इच्छित असाल तर आपल्याला 2 ते 0 आणि 2 ते 0 आणि इंटर्वल मध्ये मीन व्हॅल्यू प्रमेय किंवा लग्रेंज मीन व्हॅल्यू प्रमेय लागू करणे आवश्यक आहे तर आपल्याला या वर थोडा अंदाज येईल जर आपण लग्रेंज मीन व्हॅल्यू प्रमेय 2 ते 0 या इंटर्वल मध्ये लागू केले तर काय मिळेल यामध्ये c1 हा असा बिंदू 2 ते 0 या इंटर्वल मध्ये अस्तित्वात असेल जेणेकरून हे मूल्य त्या बिंदू सी 1 वर डेरीवेटीव च्या बरोबरीचे असेल आता हे डेरिव्हेटिव्ह येथे एफ प्राइम c1 ला 1 मध्ये बाउनडेड आहे तर आपल्याला याच चा अंदाज माहित आहे हे नेहमीच 1 आणि 1 दरम्यान असते तर मग येथे काय आहे हे 1 आहे f वजा 1 ला 2 ने भागले तर भागाकार 1 आणि 1 मध्ये येतो कारण हे डेरीवेटीवच्या बरोबर आहे आणि हे डेरीवेटीव 1 पेक्षा कमी व 1 ने बाउनडेड आहे तर हे समीकरण येथे 1 आणि 1 दरम्यान आहे जर आपण याला 2 ने दोन्ही बाजूंना गुणले किंवा या असमानतेला 2 ने गुणले तर आपल्याला मिळेल आणि नंतर यामध्ये आपण 1 मिळवू तर आपण येथे f च्या बरोबर किंवा कमी इतकाच मिळणार आहे येथे वजा 2 अधिक 1 असेल तर याचे उत्तर वजा 1 येईल आणि नंतर त्यात 2 व 1 मिळवल्यास आपल्याला 3 मिळेल तर या असमानतेमधून आपल्याला 1≤f 0≤3 मिळेल पुन्हा जर आपण 0 ते 2 या इंटर्वल मध्ये लग्रेंज मीन व्हॅल्यू प्रमेय वापरत असाल तर 0 ते 2 या इंटर्वल मध्ये आपल्याला मिळेल कि ज्याची किंमत हि c2 बिंदूवर पहिले डेरीवेटीव इतके येईल तर येथे पुन्हा याची किंमत 5 येईल तर तर मग येथे आपल्याकडे काय आहे आपल्याकडे ची किंमत 5 आहे त्यातून करून 2 ने भागले तर त्याची किंमत ऋण 1 आणि धन 1च्या मध्ये येईल तर आपल्याला येथे मिळेल तर याचा अर्थ असा होतो जर आपण येथे वजा 1 ने गुणले तर हि असमानता बदलेल तर ही असमानता आणि ≤7 ही मिळेल याचा अर्थ 3 परंतु ≤7 आधीच्या असमानते नुसार3 तर या दोन्ही असमानता नुसार येथे आणि तर याच्यावरून आपण असा निष्कर्ष काढू कि किंमत 3 असणे आवश्यक आहे तर आपल्याला मीन व्हॅल्यू प्रमेय वापरून या फंक्शन ची किंमत 0 या बिंदूवर मिळाली त्या वरून डेरिव्हेटिव्हज आणि अंतिम पॉईंट्स ची किंमत दिली गेली येथे शेवटचे उदाहरण फंक्शन f जे आता डेरीवेटीव चे समाधान करते आणि f २ आता आपल्याला f च्या सीमारेषाचा अंदाज लावण्यासाठी लाग्रेंज मीन व्हॅल्यू प्रमेय वापरायचे आहेत तर या ठिकाणी f चे अचूक मूल्य शक्य नाही म्हणून आपण f साठी खालच्या आणि वरच्या बाउंडचा अंदाज करू तर जर आपण 0 ते 1 मध्यांतरात लग्रेंज मीन व्हॅल्यू प्रमेय वापरले तर आपण 1 अंदाज करू इच्छित आहात तर 0 ते 1 मध्ये आपल्याला या फरकाला 1 ने भागले आणि तेथे काही बिंदू असेल कि ज्याचे मूल्य त्याच्या डेरीवेटीव बरोबरीचे असेल तर या असमानतेपैकी 1 आता डेरीवेटीव म्हणजे काय डेरीवेटीव आहे तर आता हे लक्षात घ्या की येथे c हा 0 आणि 1 च्या दरम्यान आहे तर याच्या खालच्या बाजूस जेव्हा आपण नंतर c वर जाउ तेव्हा त्याची किंमत 0 जवळ जाईल याचा अर्थ असा की हे मूल्य नेहमीच 15 पेक्षा जास्त असेल आणि जेव्हा c या जास्तीत जास्त मूल्याकडे या इंटर्वल मध्ये जाईल तेव्हा त्या बाबतीत त्यची किंमत 4 होईल आणि यापेक्षा जास्तीचे मूल्य 5 वजा c चा वर्ग 14 येईल तर आता आपल्याला हे समजले आहे की डेरीवेटीव हे 15 आणि 14 च्या दरम्यान आहे तर येथे चे डेरीवेटीव काय आहे तरयासह आपल्याला ही असमानता प्राप्त झाली जी 15 आणि 14 च्या दरम्यान आहे तर आपण येथे उजवीकडे मिळवले तर आपल्याला f हे 115 पेक्षा कमी मिळेल नंतर f आणि नंतर येथे 2 जोडल्यास हे 94 होईल तर आपल्याला f चा अंदाज आला की त्याची किंमत 115 आणि 94 दरम्यान आहे येथे वापरलेले हे संदर्भ आहेत पिसकूनोव डिफरेंशियल आणि इंटिग्रल कॅल्क्युलस अँड क्रेझिझिग प्रगत अभियांत्रिकी गणित Advanced Engineering Mathematics तर आजच्या व्याख्यानाचा निष्कर्ष असा कि आपण सामान्यीकरण म्हणजेच मीन व्हॅल्यू प्रमेय शिकलो आहोत आणि एक विशेष बाब म्हणून जेव्हा आपण ठेवू तेंव्हा दुसरे फंक्शन x म्हणून बदलले तर आपल्याला लॅरेंज मीन व्हॅल्यू प्रमेय मिळेल जर आपण दुसरे गृहीत f हे f बरोबर धरले तर हे रोलचे प्रमेय असेल ज्याच्यानुसार f ठीक आहे आजच्या व्याख्यानाबद्दल धन्यवाद